तर जेव्हा आपल्याकडे सर्किटमध्ये नॉनलिनियर दोन पोर्ट असते तेव्हा आपण असे करतो की प्रथम कोणत्याही नॉनलिनियर समीकरण सोडवण्याच्या नेहमीच्या वेदनादायक मार्गाने आपण ऑपरेटिंग पॉईंट प्राप्त करतो एकदा आपल्याकडे ऑपरेटिंग पॉईंट आला की गोष्टी सहज होतात आपण जे करतो ते एक लिनियर दोन पोर्टसह नॉनलिनियर दोन पोर्ट बदलतो आणि दोन पोर्टचे पॅरामीटर्स काय आहेत ते ऑपरेटिंग पॉईंटवरील लार्ज सिग्नलच्या कॅरॅक्टरीस्टिकचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतात दुसरे काही नाही आणि सर्किट इक्विवलेंट काय आहे एका पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत इक्विवलेंट रजिस्टर होते दोन पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत इक्विवलेंट लिनियर दोन पोर्ट आहेत आणि आपल्याकडे आपले नॉनलिनियर दोन पोर्ट आहे याचे इक्विवलेंट एक लिनियर दोन पोर्ट आहे काहीवेळा येथे बॉक्सच्या आत मॅट्रिक्स दिलेला असतो आपल्याला त्याचा अर्थ काय आहे हे ठाऊक असते जर हे V1 I1 V2 I2 असेल तर हे Δ V1 Δ I1 Δ V2 आणि Δ I2 असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ स्मॉल इंक्रीमेंटसाठीच वैध आहे आणि संबंधित ऑपरेटिंग पॉईंटवर त्याचे मूल्यांकन केले जाते ज्याप्रमाणे आपण इच्छित ऑपरेटिंग पॉईंटवर स्मॉल सिग्नल रेझिस्टन्स डायोडची गणना करता त्याचप्रमाणे आपल्याला संबंधित ऑपरेटिंग पॉईंटवर हे सर्व पॅरामीटर्स हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मोजावे लागतील आता आपण समीकरणामध्ये हे वापरू शकता सहसा सर्किट इक्विवलेंटसह काम करणे आपल्याला अधिक सोयीस्कर वाटते म्हणून आपणास हे देखील माहित आहे की हे सर्किट इक्विवलेंट आहे ते पोर्ट 1 वर असेल आपल्याकडे एक रेजिस्टन्स y11 असेल किंवा y11 कण्डक्टॅन्स असेल तसे हे अगदी स्पष्टच असले पाहिजे की या सर्व गोष्टींचे डायमेन्शन्स कण्डक्टॅन्स आहेत ते येथून स्पष्ट आहेत आपल्याकडे येथे करंट आहे आणि व्होल्टेज आहे करंट मिळविण्यासाठी आपणास व्होल्टेजला एखाद्या गोष्टीने गुणाकार करावे लागेल म्हणून हे एक कण्डक्टॅन्स आहे म्हणून हे चारही करा आणि आपल्याकडे एक नियंत्रण स्त्रोत असेल जो y12 Δ V2 असेल आणि दुसर्या बाजूला आपल्याकडे एक नियंत्रण स्रोत आहे जो y21 Δ V1 आहे आणि एक कण्डक्टॅन्स y22 किंवा y22 पेक्षा जास्त रजिस्टन्स आहे हे Δ V2 आहे हे Δ I2 असेल आणि हेΔ I1 असेल जसे आपण डायोड किंवा दोन टर्मिनल नॉनलिनॅरिटीला रेझिस्टरद्वारे बदलता आपण दोन पोर्टला एका लिनियर दोन पोर्टने बदलताइतकेच आता आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला हे माहित आहे की मी पुन्हा डायोडचे उदाहरण घेतो किंवा आपण इतर कोणत्याही पोर्ट एलिमेंट किंवा दोन टर्मिनल एलिमेंटचा विचार करू शकाल आपल्याकडे करंट विरुद्ध व्होल्टेजचा प्लॉट आहे आणि आपल्याला माहित आहे की डायोडसाठी ते असे काहीतरी होते समजू की ते एका करंटवर बायस आहे किंवा ऑपरेटिंग पॉईंट करंट 1mA आहे आपल्याला हे देखील माहित आहे की स्मॉल सिग्नल इंक्रीमेंटल इक्विवलेंट तो काय आहे तो एक रेझिस्टर आहे आपल्याला या रेझिस्टरचे मूल्य कसे शोधायचे ते माहित आहे जर नॉनलिनिअरिटी f असेल तर मुळात r असेल कंडक्टन्स g ऑपरेटिंग पॉईंटवर f असेल तर तुमच्याकडे 1mA असेल आणि हा या आलेखाचा उतार आहे नॉनलिनियर एलिमेंटसाठी हे काय आहे जसे आपण आधी पाहिल्याप्रमाणे नॉनलिनियर कॅरॅक्टरीस्टिक चित्रित करण्यासाठी चार प्लॉट आवश्यक आहेत I1 विरूद्ध V1 असेल पॅरामीटर म्हणून V2 असेल तर या दोन प्लॉटसाठी V2 हे पॅरामीटर आहे आणि या दोन प्लॉटसाठी V1 हे पॅरामीटर आहे आता आपल्याला माहित आहे की इंक्रीमेंटल पॅरामीटर y11 ऑपरेटिंग पॉईंटवर ∂f1∂V1 शिवाय काहीच नाही आपल्याला कर्व I1 विरुद्ध V1 चा उतार आवश्यक आहे जो ऑपरेटिंग पॉईंटवर या आलेखात आहे आणि समजा ऑपरेटिंग पॉईंट म्हणजे काहीतरी आहे मी याला V10 V20 असे म्हणतो तर आपण काय कराल या आलेखवर V10 कोठे आहे ते पहा आणि आपण V10 शी संबंधित कर्व आणि त्या बिंदूचा उतार निवडा जे y11 च्या समान असेल त्याचप्रमाणे या कर्ववर आपल्याला माहित आहे की ऑपरेटिंग पॉईंटवर y21 हा ∂f2 ∂V1 आहे V10 कोठे आहे ते पहा आपण V20 शी संबंधित कर्व निवडू आणि त्याक्षणी उतार y21 च्या बरोबर होईल त्याचप्रमाणे हे दोन आलेख तुम्हाला y12 देतात जे ऑपरेटिंग पॉईंटवर V2 च्या संदर्भात f1 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे तर येथे तुम्ही V20 कुठे आहे ते पहा तुम्ही V10 शी संबंधित कर्व निवडाल समजा हा एक आहे तर तेथील उतार y12 च्या बरोबरीने असेल ऑपरेटिंग पॉईंटवर V2 च्या संदर्भात y22 हे f2 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे तर पुन्हा आपण V20 कोठे आहे ते पहा आपण V10 शी संबंधित कर्व निवडाल तर समजा तेथे एक उतार आहे त्या कर्वचा उतार ऑपरेटिंग पॉईंटवर y22 च्या समान आहे तर सर्वसाधारणपणे सर्व स्मॉल सिग्नल पॅरामीटर्स मुळात लार्ज सिग्नल कर्वचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतात हे I1 विरूद्ध V1 या कर्वना लार्ज सिग्नल कर्व म्हणून ओळखले जाते ते लार्ज सिग्नल आहेत कारण ते स्मॉल सिग्नल नाहीत स्मॉल सिग्नल म्हणजे ऑपरेटिंग पॉईंटच्या भोवतालच्या लहान वाढीस सूचित करते लार्ज सिग्नल एकूण कॅरॅक्टरीस्टिक सूचित करते आणि स्मॉल सिग्नलची कॅरॅक्टरीस्टिक लार्ज सिग्नलच्या कॅरॅक्टरीस्टिकमधून तयार केली जातात स्मॉल सिग्नल लिनियर पॅरामीटर्स मुळात ऑपरेटिंग पॉईंटवरील लार्ज सिग्नलच्या कॅरॅक्टरीस्टिकचा उतार असतात हे एका पोर्टसाठी दोन पोर्टसाठी किंवा कोणत्याही पोर्ट संख्येसाठी कोणत्याही प्रकारच्या नॉनलिनिअरीटी सत्य आहे